शुभ संध्याकाळ आजपासून सुरू होणारा सेल कल्चर टेक्नॉलॉजी या नवीन कोर्समध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे सेल कल्चर हे नाव जेव्हा येते तेव्हा सर्वसाधारण लोकांना प्रथम असे वाटते की ते एक प्रयोगशाळा प्रशिक्षण किंवा एक प्रकारचे तंत्र आहे जे बहुतेक प्रयोगशाळांद्वारे वापरले जाते जसे की जीवशास्त्र रसायनशास्त्र पर्यावरणीय विज्ञान आणि इतर सर्व संम्बधित क्षेत्र उदाहरणार्थ आरोग्यशास्त्र जर तुम्ही एखाद्या पदवी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा पदवीधर विद्यार्थ्यास विचारले तर साधारणतः तो तुम्हाला असे उत्तर देईल की हे एक कृत्रिमरित्या किंवा कृत्रिम वातावरणात सेल कल्चर करण्याचे तंत्रज्ञान आहे या कोर्सची खरोखरच गरज काय आहे हे मी तुम्हास सांगतो तर जेव्हा मी हा कोर्स सुरू केला तेव्हा बऱ्याच लोकांचे मत होते की हे एक व्यावहारिक प्रशिक्षण आहे माझा हा कोर्स येथे शिकवण्यामागील उद्देश असा आहे की या कोर्स मध्ये काही मुलभूत नियम आहेत त्यासोबतच या विषयांमध्ये विज्ञान व एक प्रकारची कला देखील समाविष्ट आहे आणि जर कोणाला सेल कल्चर करायचे असेल किंवा शिकायचे असेल तर त्याने जर का यातील तंत्रज्ञान व मूलभूत गोष्टी समजून घेतल्या तर अधिकाधिक चांगले उपाय निवडता येतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यात तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकाल उदाहरणार्थ गणितामध्ये बरीच तंत्रे आहेत किंवा भौतिकशास्त्रात अशी अनेक तंत्रे आहेत त्याचप्रकारे रसायनशास्त्रातही अशी अनेक तंत्रे आहेत उदाहरण म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्र परंतु स्पेक्ट्रोस्कोपी मग ती रमण स्पेक्ट्रोस्कोपी असो एफ असो किंवा एन असो किंवा क्रिस्टलोग्राफी त्या मागील मूलभूत संकल्पना जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला नक्की तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळवता येईल त्याचप्रमाणे गणितामध्येदेखील अनेक साधने जसे की सांख्यिकी परंतु आपल्याला ती साधने त्या साधनांचा उगम आणि त्यांची क्षमता माहित असल्यास आपण त्यांचा उपयोग अधिक सुयोग्य पद्धतीने आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी करू शकतो त्याचप्रमाणे सेल कल्चर हे ही एक साधन आहे असे साधन ज्याचा इतिहास १०० वर्षांहून अधिक जुना आहे या विषयावर आज काही पुस्तके देखील उपलब्ध आहेत जसे की इयान फ्रेशनी या नावाने ओळखली जाते यांची पुस्तके उपलब्ध आहेत आणि ही पुस्तके खरोखरच उत्तम प्रतीची आहेत परंतु एक गोष्ट जी मला वैयक्तिकरीत्या वाटली ती अशी की कुठेतरी ही पुस्तके एखाद्या प्रोटोकॉल सारखी वाटतात परंतु सेल कल्चर असे क्षेत्र आहेत की ज्यात फक्त प्रोटोकॉल नसतो यातील काही भाग हा प्रोटोकॉल वर अवलंबून आहे जसे की मॉलिक्यूलर बायोलॉजी चा भाग त्यात प्रोटोकॉल असतात होते की उत्साही विद्यार्थी ते प्रोटोकॉल प्रमाणे करतात परंतु त्यामागचे तर्क समजून घेत नाहीत की मी हे नेमके का करत आहे आणि त्यामागील मूळ कारण काय आहे तर या कोर्समध्ये आपण सेल कल्चर या तंत्रज्ञानाबद्दल बोलू परंतु त्यामागील मूळ तत्वज्ञान त्यातील ज्ञात व अज्ञात पर्याय यांचीदेखील चर्चा करू जसे की मी सांगितले सेल कल्चर चा इतिहास १०० वर्षांहून अधिक जुना आहे आणि जर तुमचे वैज्ञानिक इतिहासात स्वारस्य असेल तर आपण जर का इतिहासात डोकावून पाहिले तर आपणास माहीत असलेला या विषयातला पहिला शोध निबंध सुमारे 1908 1912 या सालातील आहे म्हणजे पहिल्या महायुद्धापूर्वीचे आहे पहिले जागतिक युद्ध 1914 ला सुरू झाले होते हा शोध निबंध हॅरिसनचा होता त्यांनी या क्षेत्रात सर्वात प्रथम काम केले त्यांनी एक एक्सप्लांट घेतले एक्सप्लांट म्हणजे प्राणी शरीराचा भाग हा एक्सप्लांट त्यांनी एका मॅट्रिक्स वर वाढवण्याचा प्रयत्न केला त्यांना खरेतर अंदाज नव्हता की मॅट्रिक्स साठी नेमके काय वापरता येईल यासाठी मॅट्रिक्स म्हणून त्यांनी कोळीचे जाळे वापरले आपण या प्रश्नाकडे पाहू की ते नेमके काय करण्याचा प्रयत्न करत होते पण त्याआधी आपण अजून थोडा इतिहासाचा आढावा घेऊ तर हे एक असे क्षेत्र आहे ज्याची पाळेमुळे 117 वर्षांपूर्वी पर्यन्त सापडतात या कोर्स दरम्यान आपण या इतिहासाबद्दल अधिक जाणून घेऊ या क्षेत्रात वेळोवेळी काय घडले यात कशा प्रकारे प्रगती होत गेली आणि हे आपल्याला भविष्यात कुठे घेऊन जाऊ शकते यात अनेक मुद्दे आहेत आणि असे नाही की केवळ 1 किंवा 2 वर्गात आपण हे पूर्ण करणार आहोत कारण जसे जसे आपण पुढे जाऊ आपण हे बघण्याचा प्रयत्न करू की हे सर्व कसे आणि कुठे सुरू झाले त्यामुळे आपल्याला बरीच कल्पना येईल जर आपल्याला इतिहास माहित नसेल जर आपल्याला त्याचा कालखंड माहीत नसेल त्यातील प्रगती कशी झाली हे माहीत नसेल तर आपल्याला पुढे येणारी महत्त्वाची गोष्ट काय असेल हे माहीत करणे कठीण जाईल जेव्हा मी आज व्याख्यान सुरू केले तेव्हा मी आपणास सांगितले की हे तंत्रज्ञान काही विशिष्ट लोकांनी वापरले परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांनी आपले संपूर्ण जीवन या क्षेत्रासाठी वाहवून नेले किंवा ह्या क्षेत्राला प्रगतिपथावर आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले हे लक्षात ठेवून आपण जरा 18 व्या शतकाकडे नजर टाकू जेव्हा प्रथमच सेल्युलर थेअरी सांगितली गेली त्यातील एक सिद्धांत "ओमनिस सेल्युला ए सेल्युला" "omnis cellula e cellula" हा होता म्हणजे नवीन पेशी या अगोदरच अस्तित्वात असलेल्या पेशींपासून येतात मी थोडेसे वेगळे सांगतो पेशीपासून तर अगदी मानवी पेशी संवर्धनापर्यंत आणि सस्तन प्राणी जसे की उंदीर व माशासारख्या उभयचरांपर्यंतचा अभ्यास करू या इतक्या प्रकारच्या पेशी आपण या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत पुनः आपल्या विषयाकडे वळूया नवीन पेशी या अगोदरच अस्तित्वात असलेल्या पेशींपासून येतात याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी मागील पेशीपासून जन्माला आली आहे आणि जर हे खरं असेल तर आपण हीच गोष्ट शरिसंस्थेच्या बाहेर करू शकतो त्याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा की समजा आपल्याला माहित आहे की संपूर्ण त्वचेवर इपिडर्मल पेशी असतात मी त्वचेचा एक छोटासा भाग घेतो तो एक टिशूंचा भाग असेल आपणा सर्वास टिशूंची संरचना माहीत आहेच एक समान कार्य करणाऱ्या पेशींचा समुहाला टिशू म्हणतात आपण एक टिशू घेऊ त्यात प्रत्येक पेशी ही इतर पेशींना बंधक द्रव्याद्वारे जोडलेली असते जर का आपण हे बंधक द्रव्य विरघळवले तर त्या पेशी एकमेकांपासून विलग होतील असे केल्यावर आता माझ्याकडे विलग झालेल्या पेशी आहेत जर मी त्या पेशींना या प्रणाली मधून वेगळे केले म्हणजे त्या आता माझ्या शरीराचा भाग नाही अशा पेशींना मी वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्या पेशी तशाच प्रकारे कार्य करतील का ज्याप्रमाणे ते शरीरात कार्य करतात तुम्हाला अधिक चांगले समजण्यासाठी मी चित्र स्वरूपात सांगतो तर आपण येथे सुरुवात करू सेल कल्चर टेक्नॉलॉजी आणि जसे की मी आधीच सांगितले आपण यात फक्त प्राणी पेशींबद्दल अभ्यास करू आणि मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते म्हणजे समजा मी एक प्राण्याच्या शरीरातून टिशू घेऊन त्याचे विलगीकरण IsolateDissect केले एकदा का हे विलगीकरण केले ते काहीसे अशाप्रकारे दिसेल समजा हा टिशूंचा एक समूह आहे ज्याचे मी विलगीकरण केले आहे आता माझ्याकडे दोन पर्याय आहेत एकतर म्हणजे आता मी या टिशूंना त्यांच्या नैसर्गिक वातावरणाच्या म्हणजे शरीराच्या बाहेर वाढवू शकतो ज्याला आपण इन विट्रो असे म्हणतो जेव्हा आपण टिशूंचा अभ्यास त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत म्हणजे शरीराच्या आत असताना करतो त्यास इन विवो असे म्हणतात परंतु आता या पेशी शरीराबाहेर असल्यामुळे त्यांना इन विट्रो असे म्हणतात आता हे टिशू मी शरीराबाहेर म्हणजे प्रयोगशाळेत वाढवू शकतो अशा परिस्थितीत मी त्याला सेल कल्चर असे म्हणेन अर्थात जर ह्या पेशी विभाजित होत असतील तर मला या कल्चर डिशमध्ये "ओमनिस सेल्युला ए सेल्युला" "omnis celulla e cellula" या सिद्धांताद्वारे नवीन पेशी तयार झालेल्या दिसतील या नवीन पेशी जुन्या पेशींपासून विकसित होतील या नवीन पेशी मी लाल रंगात दर्शविल्या आहेत येथे पेशी विभाजन होईल आणि एक प्रकारे नवीन पेशींची समूहरचना तयार होईल ह्या लाल रंगाने दर्शविलेल्या पेशी आता त्यांच्या नैसर्गिक प्रणालीच्या बाहेर वाढत आहेत किंवा दूसरा पर्याय म्हणजे मी पेशींचे विलगीकरण करेन आणि दुसर्या मार्गाचा अवलंब करेन जिथे मी प्रत्येक पेशीला विभक्त करेन जेणेकरून त्या सर्व एकमेकांपासून पासून वेगळ्या होतील याचा अर्थ काय माझ्याकडे प्राणी शरीरातून मिळवलेल्या या पेशी आहेत ह्या अनेक पेशी एकमेकांना जोडलेल्या आहेत जिथे मी हे लहान लहान लाल रंगाने दाखवत आहे हे पेशी सभोवतालचे सेल्युलर मॅट्रिक्स किंवा बंधक द्रव्य पेशींना एकमेकांना चिकटवून ठेवतं या सेल्युलर मॅट्रिक्सला किंवा बंधक द्रव्याला विरघळवण्यासाठी मी काही विकरे किंवा इतर काही मार्ग वापरेन जेणेकरून या सर्व पेशी एकमेकांपासून विलग होतील म्हणजे वेगळ्या होतील मी तुम्हाला त्याबद्दल सांगतो तर मी यात काही प्रकारचे पदार्थ घालीन जे विलगीकरणास मदत करतील आणि एकदा का हे बंधक द्रव्य विरघळले की पुढील प्रक्रिया करता येईल आता या क्षणी मी याबद्दल अधिक खोलात न जाता तुम्हाला त्यामागची संकल्पना समजवतो बंधक द्रव्ये कशी विरघळवायची त्याबद्दल मी नंतर सांगेनच या कृतीनंतर ज्या पेशी मिळतील त्या एकमेकांपासून संपूर्णत विलग झालेल्या असतील याला आपण सिंगल सेल सस्पेन्शन म्हणतो जे मी तुम्हाला अगोदरदेखील सांगितले आहे आता या सिंगल सेल सस्पेन्शनला जर वाढीसाठी पोषक वातावरण दिले जसे की एका कल्चर डिश मध्ये दिले जाते याबद्दल अधिक मी नंतर सांगेन आधी मी तुम्हास वरवर कल्पना देतो की या पेशींना जर मी एका कृत्रिम वातावरणात वाढवले तर या पेशींची वाढ अगदी त्याचप्रमाणे होईल ज्याप्रमाणे या नैसर्गिक वातावरणात वाढतात तर या हिरव्या रंगातील पेशी म्हणजे "ओमनिस सेल्युला ए सेल्युला" "omni cellula e cellula" या सिद्धांतानुसार निर्माण झालेल्या नवीन पेशी आहेत म्हणजेच नवीन पेशी या अगोदर अस्तित्वात असलेल्या पेशींपासून विकसित होतात ही जी दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगितली या पद्धतीला सेल कल्चर असे म्हणतात आणि या अगोदर जे मी तुम्हाला सांगितले त्यास टिशू कल्चर म्हणतात तर हे दोन शब्द वैज्ञानिक साहित्यात बऱ्याच सारख्या अर्थाने वापरले गेले जसे की तुम्हाला सांगितले हॅरिसन ने 1903 मध्ये जो पहिला शोध निबंध प्रकाशित केला त्यात त्याने खरेतर टिशू कल्चर मध्ये एक्सप्लांट चा उपयोग केला होता त्याने टिशूंचा काही भाग घेतला ज्याला एक्सप्लांट म्हणतात आणि ते कोळीच्या जाळ्यावर वाढवले माझ्या मते त्या मज्जा पेशी होत्या त्या पेशींची वाढ ही जाळ्याच्या धाग्यावर त्या नुसारच होती म्हणून खरेतर ही प्रक्रिया म्हणजे टिशू कल्चर आहे परंतु काळानुसार आपण त्यास सेल कल्चर म्हणत गेलो याचे कारण म्हणजे या विषयात अनेक संज्ञा आहेत जसे की तुम्ही सुरुवात करतांना पेशींपासून करतात मग त्यांची वाढ झाली की त्या टिशू बनतात ही त्याची पुढची पायरी आहे याच्याही पुढे टिशूंची अधिक त्रिमितीय जटिल वाढ झाली की आपणास एक्सप्लांट मिळते कधी कधी आपल्याला थेट एक्सप्लांट मिळते म्हणजे आपण वेगवेगळ्या पातळींवर याचा अभ्यास करतो पुढे बघूया या अभ्यासक्रमाचे शीर्षक सेल कल्चर आहे हा विषय जरी पूर्ण पेशींबद्दल असला तरी आपण यात आपण सेल कल्चर टिशू कल्चर आणि सोबतच एक्सप्लांट कल्चर या सर्व बाबी समजावून घेणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला अगोदर मूलभूत संकल्पना माहीत असाव्या आणि आपण चुकीच्या संकल्पना नको वापरायला या संज्ञा चुकीच्या नाही म्हणता येणार पण यात काहीसा गोंधळ आहे चुकीच्या म्हणण्यापेक्षा आपण योग्य ती संज्ञा वापरायला हवी आता आपण एकविसाव्या शतकात आहोत आपण योग्य पद्धतीने असे म्हणायला हवे की मी सेल कल्चर करीत आहे किंवा मी टिशू कल्चर करीत आहे किंवा मी एक्सप्लांट कल्चर करीत आहे तर या संकल्पना तुम्हाला अगदी व्यवस्थित माहीत असाव्या यात कुठल्याही प्रकारची अस्पष्टता नको आता आपण पुन्हा "ओमनिस सेल्युला ए सेल्युला" "omnis cellula e cellula" कडे वळूया नवीन पेशी या अगोदर अस्तित्वात असलेल्या पेशींपासून विकसित होतात हा सिद्धांत रुडॉल्फ वरचो ने सर्वप्रथम मांडला हा पेशी सिद्धांताचा एक मूलभूत घटक आहे तर मग हे नक्की आहे की नवीन पेशी येण्यासाठी काही पेशी अगोदरच अस्तित्वात असायला हव्या या इथे मी हिरव्या रंगाने दाखवल्या आहेत आता प्रश्न असा येतो की या नव्याने येणाऱ्या पेशी नेमक्या किती प्रमाणात त्यांच्या मूळ पेशींप्रमाणे असतील ही एक जनक पेशी आहे ही एक दुसरी जनक पेशी आहे ही अजून एक जनक पेशी आहे आणि ह्या अपत्य पेशी आहे होय ते समान दिसत आहेत परंतु संरचनेच्या बाबतीत त्या खरोखरच समान आहेत का जर मला या दोन्हीमध्ये तुलना करायची असेल तर मी तुलना रचना आणि कार्य या बाबतीत करेन की ते सारखे आहे की नाही तसेच मी हे देखील बघेन की त्यांची रचना आणि कार्य शरीरात असलेल्या त्यांच्या सारख्याच पेशींसारखी आहे की नाही उदाहरणार्थ अधिक सांगायचे झाले तर या विलग झालेल्या पेशी ज्यांची वाढ येथे होत आहे आणि या पेशी काय या दोन्हींचे गुणधर्म सारखे आहेत जर असेल तर यापुढे दोन पर्याय आहेत ते सर्व समान पद्धतीचे गुणधर्म दाखवतील म्हणजे ते सर्व सारखीच प्रथिने तयार करतील ज्या पेशी शरीराचा भाग म्हणून वाढत असतात त्या पेशींचा अनेक घटकांशी संबंध येतो जसे कि रक्त वाहिन्या इतर टिशू आणि शरीरातील इतर अनेक घटक परंतु ज्या क्षणी मी ह्या पेशींना प्राणी शरीराबाहेर बाहेर वाढवितो त्यावेळी त्या पेशींच्या सभोवतालचे वातावरण पूर्णपणे भिन्न असते पेशींसाठी हे नवीन कृत्रिम वातावरण पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे ज्यामुळे या पेशी शरीरात कार्य करतात त्यापेक्षा अतिशय वेगळे गुणधर्म दाखवू शकतात उदाहरणार्थ एक पेशी जी शरीरात आहे तिला शरीरातील अनेकविध गोष्टी नियंत्रित करीत असतात पण जर का हीच पेशी मी शरीराबाहेर काढून वाढवण्याचा प्रयत्न केला तर ती कदाचित कर्करोगाच्या पेशीमध्ये रूपांतरित होईल किंवा इतर काही वेगळे गुणधर्म दाखवेल याबद्दल निश्चित काही सांगता येणार नाही तिला वाढीसाठी कुठल्याही प्रकारच्या मर्यादा नसतील या कृत्रिम वातावरणात पेशींची वाढ होतांना त्या किती प्रमाणात नैसर्गिकरित्या वाढतील यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात त्याच ठरवतात आपली प्रयोगमांडणी आणि त्या प्रयोगावर आधारित निष्कर्ष किंवा अनुमान या सर्व बाबी यावर अवलंबून आहे की कृत्रिम वातावरण व नैसर्गिक वातावरण यात वाढणाऱ्या पेशींमध्ये किती समानता आहे जर यांमध्ये बऱ्याच प्रमाणात फरक असेल मी तुम्हाला दोन आकृत्या काढून पुढच्या व्याख्यानात समजावेन आपण या दोहोंमधील फरक समजावून घेऊ की या कृत्रिम वातावरणात वाढणाऱ्या पेशी शरीरात वाढणाऱ्या पेशींबरोबर काय समानता ठेवतात